आता मी लेसिंग प्रणालीच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहे

आता आधीच्या व्याख्यानात आपण दर्शविले आहे की लेसिंगवर कोणता फोर्स येत आहे आणि बिल्ट अप मेंबर साठी लेसिंग प्रणालीसाठी कोणत्या अपयशाच्या पद्धती येत आहेत आणि बोल्टची संख्या कशी मोजायची लेसिंगची जाडी कशी मोजायची लेसिंगची रुंदी आणि लेसिंग बारचे अंतर कसे ठरवायचे लेसिंग बारची लांबी किती असावी या सर्व गोष्टींवर चर्चा केली गेली आहे परंतु रचना करण्यासाठी आपल्याला एक पद्धतशीर मार्ग तयार करावा लागेल तर त्या टप्प्याटप्प्याने आपण रचना करू शकतो तर प्रथम मी लेसिंग प्रणालीच्या रचनेसाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या पायऱ्यांवर चर्चा करेन ही खूप लांब प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्ही कालक्रमानुसार पायऱ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपण पद्धतशीरपणे पूर्णपणे लेसिंग प्रणालीची रचना करू शकू आणि स्टेप्स च्या चर्चेनंतर आपण माझ्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या एका सॉफ्टवेअरबद्दल चर्चा करू सॉफ्टवेअर कसे विकसित केले जाऊ शकते आणि लेसिंग सिस्टमची रचना कशी योग्य प्रकारे केली जाऊ शकते यावर मी चर्चा करेन आणि वेळ मिळाल्यास आपण एका उदाहरणातून थोडक्यात पाहू तर चला रचना स्टेप्स कडे येऊया तर प्रथम आपण काय करू तर आपण लेसिंग सिस्टम निवडू म्हणजे एकतर आपण सिंगल लेसिंग किंवा डबल लेसिंग निवडू जे आपल्याला प्रथम ठरवावे लागेल कारण सिंगल लेसिंग आणि डबल लेसिंगसाठी डिझाइन प्रक्रिया पूर्णपणे बदलली जाईल कारण सिंगल लेसिंग किंवा डबल लेसिंगवर अवलंबून असलेली संख्या मेंबर वर कार्य करणार फोर्स वेगळा असेल आणि त्यानुसार माफ करा बोल्टच्या संख्येवरील फोर्स लेसिंग सिस्टमचे परिमाण बदलले जाईल त्याचप्रमाणे जर आपण सिंगल लेसिंग प्रदान केले तर जिरेशनची त्रिज्या किती असेल आणि स्लेंडरनेस रेशो किती असेल आणि डबल लेसिंगसाठी स्लेंडरनेस रेशो किती असेल ज्याची गणना देखील वेगळ्या पद्धतीने केली जाईल म्हणून जर आपण प्रथम लेसिंग प्रणाली ठरवली की ती सिंगल लेसिंग आहे की डबल लेसिंग तर पुढे जाणे अधिक चांगले होईल पुढील म्हणजे आपल्याला कॉम्प्रेशन अक्षासह प्रवाहाचा कोन ठरवावा लागेल मेंबर प्रवाहाचा कोन म्हणजे हा कोन थीटा म्हणून जसे आपण आधी सांगितले होते की थीटा 40 ते 70 अंशांपर्यंत बदलू शकतो आणि सामान्यतः लेसिंग प्रणालीची जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळविण्यासाठी आपण थीटा 40 ते 45 अंशांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो मग एकदा आपण लेसिंग प्रणाली ठरवली आणि ती कोन ऑफ इनक्लिनेशन आहे तर आपण गेजचे अंतर शोधू शकतो आणि दोन मेंबर मधील अंतर म्हणजे जर आपण पाहिले की हा चॅनेल विभाग मागे मागे तोंड करून आहे तर आपण शोधू शकतो हे गेजचे अंतर आहे जर हे गेज असेल आणि हे एस असेल तर आपण गेज ते गेज दरम्यानचे अंतर शोधू शकतो तर बोल्ट सेंटरमधील अंतर a शोधा जे शोधले जाऊ शकते आणि दिलेल्या आकारासाठी आपल्याला प्रत्येक बाजूला गेज अंतर किती आहे हे माहित आहे आणि अंतर काय असावे हे देखील आपण आधीच ठरविले आहे तर की I x x आणि I y y समान होतात तर ते आधीच निश्चित केले गेले आहे आणि या विभागाचा आकार देखील निश्चित केला गेला आहे की तो चॅनेल विभाग आहे की I विभाग हे देखील निश्चित केले गेले आहे आणि तो चॅनेल विभाग परत परत किंवा पायाच्या टाचांवर असेल की नाही हे देखील आधीच निश्चित केले गेले आहे तर त्यानुसार आपण aचे मूल्य शोधू शकतो जे बोल्ट सेंटरमधील अंतर आहे पुढे असे आहे की a मुळात S अधिक 2g होईल जेथे S हे स्पष्ट अंतर आहे आणि आह g हे गेज अंतर आहे आता आपल्याला दोन लेसिंगमधील लांबीची लांबी शोधायची आहे तर ज्याला अंतर स्पष्ट अंतर म्हणतात दोन लेसिंगमधील अंतर माफ करा तर लांबीचा अर्थ हा आहे हे आपण कसेशोधू शकतो तर आपल्याला हे मूल्य माहित आहे a म्हणजे बोल्टमधील अंतर तर जर आपल्याला a माहित असेल तर आपण या अधिकाराचे मूल्य शोधू शकतो जर हा थीटा असेल तर हा थीटा बरोबर असेल आणि जर हा थीटा असेल तर हा आह असेल तर a भागिले l भागिले 2 टॅन थीटा होईल तर l भागिले 2 हे a भागिले टॅन थीटा होईल म्हणजे l हे 2 a भागिले टॅन थीटा होईल बरोबर तर दोन लेसिंग मेंबर मधील लांबी 2 a बाय टॅन थीटा सारख्या समान प्रणालीसाठी आढळू शकते जिथे हे l बाय 2 आहे आणि हे l बाय 2 आहे तर l हे सिंगल लेसिंगसाठी आढळू शकते त्याचप्रमाणे डबल लेसिंगसाठी हे फक्त हे l असेल ही एकूण बेरीज सिंगल लेसिंगसाठी नाही आणि हे डबल लेसिंगसाठी आहे तर दुहेरी लेसिंग प्रणालीसाठी ते एक बाय टॅन थीटा असेल तर अशा प्रकारे दोन लेसिंगमधील अंतर शोधले जाऊ शकते मग आणखी एक शोध म्हणजे लेसिंगच्या मेंबर च्या लांबीची लांबी तर लेसिंगची लांबी देखील आपण शोधू शकतो कारण आपल्याला माहित आहे की हा थीटा a sin थीटा l असेल तर l मी a बाय sin थीटा बनवू शकतो तर सिंगल लेसिंग किंवा डबल लेसिंगच्या बाबतीत लेसिंगची लांबी या आकृती वरून शोधली जाऊ शकते जी a बाय sin थीटा आहे अशा प्रकारे आपण शोधू शकतो तिसऱ्या टप्प्यात आपण प्रत्येक घटकाचे स्लेंडरनेस गुणोत्तर शोधू शकतो आणि स्लेंडरनेस गुणोत्तर तपासू शकतो तर आपल्याला माहित आहे की आपल्याला l माहित आहे Rc किमान आपल्याला या दिशेने Rc किमान माहित आहे या विभागाच्या वैयक्तिक त्रिज्या वैयक्तिक विभागाच्या किमान त्रिज्या तर l बाय Rc किमान आणि ते या 50 किंवा 0 7 लॅम्बडा मॅक्सच्या किमान असावे आपल्याला बरोबर तपासायचे आहे जर तसे नसेल तर आपण काय करू शकतो आपण एकतर कोन बदलून अंतराची लांबी कमी करू शकतो किंवा आपण विभागाचा आकार योग्य प्रकारे बदलू शकतो तर हेच आपल्याला करायचे आहे जेणेकरून मेंबर च्या लोकल बॅफलिंग ला पकडता येईल मेंबर लोकल बॅफलिंग ला होऊ शकतो आणि हा निर्बंध अधिकार प्रदान करून त्याची काळजी घेतली जाऊ शकते चौथ्या टप्प्यात एकदा आपण प्रत्येक लेसिंगची लांबी शोधून काढली की मी प्रभावी लांबी शोधू शकतो आता प्रभावी लांबी एकतर 7 असेल जर ती बोल्ट एंडसह सिंगल लेसिंग प्रणाली असेल जर ती दुहेरी लेसिंग प्रणाली असेल तर ती 0 असेल 7 असेल आणि जर ती वेल्डेड प्रणाली असेल तर ती 0 7असेल तर आपण पायरी 4 मध्ये लेसिंग सदस्याची प्रभावी लांबी शोधू शकतो आता पाचव्या टप्प्यात आपण लेसिंगची जाडी शोधू शकतो तर लेसिंग मेंबर साठी आपल्याला लांबी माहित असणे आवश्यक आहे नंतर जाडी आणि रुंदी या तीन गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्याला लेसिंग मेंबर आणि अँगल ऑफ इनक्लिनेशन थीटा यांच्यातील अंतर माहित होते तर यावरून जाडी आढळू शकते की t ही l भागिले 40 पेक्षा कमी असावी जिथे ती लेसिंग मेंबर ची लांबी आहे आणि हे सिंगल लेसिंगसाठी खरे आहे आणि दुहेरी लेसिंगसाठी ती l भागिले 60 पेक्षा जास्त असेल तर यावरून मी लेसिंग प्रणालीची योग्य जाडी शोधू शकतो आता आपल्याला सिलिंडर गुणोत्तर तपासायचे आहे तर आपण लेसिंग प्रणालीचे कमाल सिलेंडर गुणोत्तर शोधू शकतो आणि सामान्यतः लेसिंग प्रणालीच्या बाबतीत लेसिंग मेंबर एकतर सपाट प्लेट असतात किंवा कोन असू शकतात किंवा चॅनेल असू शकतात सपाट प्लेटच्या बाबतीत आपण पूर्वीच्या व्याख्यानात आधीच गणना केली आहे की लॅम्बडा लेसिंग हे L e गुणिले रूट 12 बाय t असेल तर ते 145 पेक्षा कमी असावे तर सपाट प्लेटसाठी लॅम्बडा फक्त या सूत्रावरून आढळू शकतो जे L e रूट 12 बाय 20 आहे आणि ते 145 पेक्षा कमी असावे हे आपल्याला तपासावे लागेल आता जर ते 145 पेक्षा कमी नसेल तर आपण काय करू शकतो की आपण लेसिंगची जाडी वाढवू शकतो जर आपण लेसिंगची जाडी वाढवली तर लॅम्बडा लेसिंग कमी होईल आणि याचा अर्थ असा आहे की आपण 145 च्या खाली लॅम्बडा लेसिंग बनवू शकतो तर पायरी 7 मध्ये आपण मेंबर च्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची गणना करू त्यानंतर पायरी 8 मध्ये आपण Vची गणना करू शकतो तर पायरी 7 मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एकूण कॉम्प्रेसिव्ह फोर्स किंवा जे काही ते मेंबर वर येत आहे जे आपण शोधू शकतो आणि नंतर ट्रान्सवर्स शिअर V e 2 च्या 5 टक्के तर त्याची योग्य गणना केली जाऊ शकते आणि नंतर ट्रान्सव्हर्स शिअर शोधून काढल्यानंतर आपण लेसिंगमधील शक्ती शोधू शकतो कारण ट्रान्सव्हर्स शिअर जर असे कार्य करत असेल आणि जर शिअर असे असेल तर या घटकावर किती शक्ती असेल जी योग्यरित्या आढळू शकते आता पायरी 9 वर येत असताना आपण लेसिंग प्रणालीचा कॉम्प्रेसिव्हस्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेस शोधू शकतो आणि आपल्याला हे तपासावे लागेल की हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेस अनुमती असलेल्या कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साइल स्ट्रेसपेक्षा कमी आहे तर आपल्याला विशिष्ट सिलेंडरच्या विशिष्ट त्रिज्यासाठी आणि स्टीलच्या विशिष्ट श्रेणीसाठी लेसिंग सदस्य एफ चे अनुज्ञेय संपीडक स्ट्रेसमाहित आहे आणि आपण तन्यता स्ट्रेस आणि परमिसिबल तन्यता स्ट्रेसशोधू शकतो आणि विकसित संपीडक स्ट्रेसआणि तन्यता स्ट्रेसदेखील शोधू शकतो आणि तो त्यापेक्षा कमी आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल जर ते त्यापेक्षा कमी नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल विभागाचा आकार म्हणजे एकतर आपल्याला सपाट प्लेटची जाडी किंवा रुंदी वाढवावी लागेल किंवा जर आपण कोन विभाग वापरला तर आपल्याला विभाग वाढवावा लागेल एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण जोडणीसाठी जाऊ शकतो म्हणून जर आपण बोल्ट जोडणी वापरली तरआपल्याला योग्य बोल्ट व्यास निवडावा लागेल आणि आपल्याला सपाट प्लेटची किमान रुंदी b शोधावी लागेल तर बोल्टच्या व्यासावरून b आढळू शकतो की 3 b 3 d ही किमान सपाट रुंदी असेल आणि नंतर आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या देखील आढळू शकते की फक्त n हे F भागिले r च्या बरोबरीचे असेल आणि F हे त्या मेंबर वरील फोर्स आहे मेंबर म्हणजे लेसिंग मेंबर बरोबर तर बोल्टच्या मूल्यातून बोल्टची संख्या शोधली जाऊ शकते तर बोल्टची संख्या शोधण्यापूर्वी आपल्याला बोल्टचे मूल्य r शोधावे लागेल आणि अंतर म्हणजे p अंतर आणि s अंतर यावर अवलंबून आणि सिंगल शियर किंवा डबल शियर r मोजले जाईल की नाही तर एकदा r मोजला की आपण बोल्टची संख्या शोधू शकतो आता 11 व्या टप्प्यात आपण लेसिंग प्रणालीसाठी एन जोडणीची रचना करू म्हणजे आपण बोल्टची संख्या तपासतो की ते भार सहन करण्यासाठी पुरेसे आहे की नाही आणि जर आपण वेल्ड जोडणीसाठी गेलो तर आपण वेल्ड जोडणीची लांबी पुरेशी आहे की नाही हे तपासू आणि वेल्डची ही लांबी वेल्डच्या स्ट्रेंथ च्या आधारे आणि लेसिंग मेंबर वर कार्य करणार्या फोर्स च्या आधारे ठरवली जाईल ज्यावर लेसिंग वेल्डिंगचा आकार आणि वेल्डिंगची लांबी निश्चित केली जाईल तर लेसिंगचे परिमाण आणि त्याची संरचना योग्यरित्या शोधण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स चे अनुसरण करावे लागेल तर आपण येथे चर्चा केलेल्या 11 स्टेप्स आपल्याला कालक्रमानुसार या पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल आणि नंतर आपल्याला एक एक करून शोधावे लागेल आणि शेवटी लेसिंगच्या झोक्याचा अंतिम कोन काय असावा लेसिंगचा आकार काय आहे अंतर किती आहे आणि बोल्टची संख्या किंवा वेल्डची लांबी आणि आकार किती आहे हे आपल्याला शोधावे लागेल आता हे एक नमुना सॉफ्टवेअर आउटपुट आहे जे आपण येथे दाखवले आहे खरं तर माझ्या एका विद्यार्थ्याने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे जिथे लेसिंग सदस्याची रचना केली जाऊ शकते आता याचा सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की इनपुट घेण्यासाठी GUI कसे तयार करावे उदाहरणार्थ मी हे उदाहरण देत आहे ज्यायोगे GUI कसे विकसित करावे याची कल्पना येते म्हणजे ते कसे दिसले पाहिजे आणि एखादी व्यक्ती GUI कसे तयार करू शकते जेणेकरून वापरकर्ता याचा वापर करू शकेल आणि रचना शोधू शकेल म्हणजे रचना आणि लेसिंगचे परिमाण आणि त्याच्या रचनेचे तपशील शोधू शकेल आता समजा प्रथम जर आपण स्तंभाच्या प्रकाराकडे आलो तर आता हे काही पर्याय प्रोग्राममध्ये समाविष्ट केले गेले आहेत एक कोन असलेला स्तंभ आहे म्हणजे तो चौकटीचा विभाग किंवा इतर काही विभाग आणि वाहिनी असलेला स्तंभ असू शकतो आणि वाहिनी एकमेकांकडे तोंड करून असेल म्हणजे पायाची बोटे पायापर्यंत किंवा चॅनेल मागे मागे तोंड करून असेल तर आपल्याकडे हे पर्याय आहेत आता जर आपण कोन असलेल्या स्तंभावर क्लिक केले तर हे योग्य बटण येईल जिथे आपण एक विशिष्ट विभाग शोधू शकू आणि हे विभाग घेतले आहेत म्हणजे हे विभाग आणि त्यांचे गुणधर्म SP 6 पासून घेतले गेले आहेत SP 6 पासून वेगवेगळ्या विभागाचा आकार घेतला गेला आहे आणि त्यांचे गुणधर्म जे सॉफ्टवेअरच्या लायब्ररीत संग्रहित केले जातातआणि नंतर जेव्हा आपण विशिष्ट आकाराच्या विभागावर क्लिक करतो तेव्हा गुणधर्म घेतले जातील आता नंतर अंतर निश्चित करावे लागेल कारण अंतर I x x I y y च्या आधारावर निश्चित केले जाईल त्या आधारावर आपल्याला अंतर निश्चित करावे लागेल तर अंतर येथे प्रदान केले जाईल आणि स्टीलचा उत्पन्न स्ट्रेसआपल्याला प्रदान करावा लागेल आपल्याला स्टीलचा उत्पन्न स्ट्रेसनिवडावा लागेल आणि नंतर आपण कोन लेसिंग किंवा सपाट प्लेटसाठी जात आहोत की नाही हे देखील आपण ठरवू शकतो तर हे पर्याय सॉफ्टवेअरमध्ये देखील समाविष्ट केले गेले आहेत जे आपण केवळ प्लेट म्हणजे सपाट प्लेट प्रदान करू शकत नाही तर आपण कोन लेसिंग देखील प्रदान करू शकतो आणि मग आपण तयार केलेला दुसरा पर्याय म्हणजे तो सिंगल लेसिंग असो किंवा डबल लेसिंग कारण जर आपण सिंगल लेसिंगसाठी गेलो तर ते असे दिसते आणि त्यानंतर त्यानुसार गणना केली जाईल आणि जर ती डबल लेसिंग असेल तर त्याची गणना वेगळी असेल मग आपल्याला भाराकडे जावे लागेल की संकुचित भार काय येत आहे आणि स्तंभाची उंची किती आहे जी परिभाषित करावी लागेल आणि इथे तुम्हाला दिसेल की आपण हेल्प बटणामध्ये एक हेल्प बटण दिले आहे जर तुम्ही क्लिक केले तर आपल्याला सर्व रचना निकष मिळतील म्हणजे रचना पायऱ्या काय आहेत आणि रचना कशी केली गेली आहे हा सिद्धांत येथे प्रदान करण्यात आला आहे आणि प्रवाह तक्त्यामध्ये हे कसे टप्प्याटप्प्याने पुढे गेले आहे हे या प्रवाह तक्त्यात दर्शविले गेले आहे आणि जर आपण विश्लेषणावर क्लिक केले तर ते प्रणालीच्या विश्लेषणासाठी जाईल तर येथे तुम्हाला दिसेल की जर आपण चॅनेल असलेला स्तंभ निवडला तर आपल्या कडे दोन पर्याय आहेत चॅनेल एकमेकांकडे तोंड करून आणि चॅनेल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहे तर त्याची काळजी घेतली जाईल आणि इतर अशाच प्रकारे आपण लेसिंग सिस्टमसाठी अँगल सेक्शन किंवा प्लेट सेक्शनचा विचार करू शकतो मग सिंगल सिस्टम किंवा सिंगल लेसिंग किंवा डबल लेसिंग या सर्व गोष्टी समान असतील फक्त गोष्ट अशी आहे की जेव्हा स्तंभामध्ये चॅनेल असते तेव्हा चॅनेल च्या सर्व गुणधर्मांचा अर्थ असा आहे की चॅनेल च्या विभागांचे सर्व गुणधर्मांचे उदाहरणार्थ IS SP6 मध्ये दिलेले गुणधर्म घेतले जातील येथे एकमेकांच्या विरुद्ध चॅनेल चा विचार केला गेला आहे येथे आणखी एक पर्याय विचारात घेण्यात आला आहे की जर आपण दुहेरी लेसिंग प्रणालीचा विचार केला तर ओरिएंटेशन कशी केली जाईल जी येथे दर्शविली गेली आहे तर कार्यक्रम दुहेरी लेसिंग प्रणालीच्या रचनेची योग्य काळजी घेऊ शकतो आता आपण एका उदाहरणातून जाऊ तर आपण जी चर्चा केली आहे ती या रचना उदाहरणामध्ये अनुसरण केले जाईल आणि या रचना उदाहरणामध्ये घेतले गेले आहे मागील उदाहरण म्हणजे व्याख्यान 35 मध्ये आपण स्तंभाच्या विशिष्ट भार आणि लांबीच्या विरुद्ध विशिष्ट विभागाचा अर्थ विचारात घेतला आहे आणि नंतर आपण विचार केला आहे की IS 3 आहे ISMC 300 विभाग आणि परत 184 मिलिमीटर अंतर निश्चित केले आहे तर त्या आधारावर आपण लेसिंगचे तपशील शोधण्याचा प्रयत्न करू तर उदाहरणाकडे येत आहोत जर आपण रचना एक लेस्ड कॉलम 10 5 मीटर लांब ची रचना पाहिली तर 1000 किलो न्यूटनचा अक्षीय भार वाहून नेण्यासाठी वापरली जाईल स्तंभ स्थितीत नियंत्रित आहे परंतु दोन्ही टोकांच्या दिशेने नाही सिंगल लेसिंग प्रणाली प्रदान करते दोन चॅनेल विभाग वापरा जे मागे मागे ठेवले जाते असे गृहीत धरले जाते की T लॉग ग्रेड Fe10 व्होल्ट आणि 4 6 श्रेणी बोल्ट जोडणीसह लेसिंग प्रणालीची रचना करा आणि साइड वेल्ड जोडणीसह लेसिंग प्रणालीची रचना करा तर दोन ठिकाणी आपण विचार करू म्हणून जर आपण व्याख्यान 35 मध्ये प्रदान केलेले रचना उदाहरण आठवले तर आपण पाहू शकतो कीआपण ISMC 300 चॅनेल विभाग प्राप्त करतो आणि या दोघांमध्ये अंतर 184 आहे आणि चॅनेल परत ठेवल्या गेल्या आहेत तर हे आपण आधीच मोजले आहे आता आपण लेसिंगवर येणाऱ्या फोर्स आणि लेसिंगच्या परिमाणांची गणना करू तर जर आपण प्रथम त्याकडे आलो तर आपण काय शोधू शकतो की L भागिले R काय असावे आणि हे L भागिले R हे 0 पेक्षा कमी असावे 7 गुणिले L भागिले R बरोबर आता हे L भागिले R आधीच 93 35 म्हणून मोजलेगेले आहे बरोबर आणि L 0 तर लेसिंगच्या डिझाइनसाठी आपण हे उदाहरण विचारात घेतले आहे जे 10 च्या शेवटच्या स्तंभाचे डिझाइन आहे 1000 किलो न्यूटनचा घटक भार वाहून नेण्यासाठी 5 मीटर लांब आणि स्तंभ स्थितीत नियंत्रित आहे परंतु दोन्ही टोकांच्या दिशेने नाही आणि एकल लेसिंग प्रणाली प्रदान करते असे सांगितले गेले आहे आणि मागे मागे ठेवलेल्या दोन चॅनेल विभागाचा वापर करा आणि Fe 410 श्रेणीचे स्टील आणि ग्रेड 4 6 चे बोल्ट गृहीत धरा आणि बोल्ट जोडणीसहलेसिंग प्रणालीची रचना आणि वेल्डेड जोडणीसह लेसिंग प्रणालीची रचना योग्य तर मुळात हे उदाहरण आहे जे आधी व्याख्यान 33 35 मध्ये केले गेले आहे तर त्याच उदाहरणाचा येथे विचार केला गेला आहे आणि 35 व्या व्याख्यानात आपण पाहिले आहे की दोन मेंबर मधील अंतराची गणना कशी करावी आणि 35 व्या व्याख्यानात चर्चा केलेल्या विभागाचा आकार कसा ठरवायचा आणि आपण पाहिले आहे की ISMC 300 विभाग भार हाताळण्यासाठी पुरेसा आहे आणि दिलेला भार आणि 184 मिलीमीटर अंतर पुरेसे आहे तर हे आपण आधी मोजले आहे आता आपण लेसिंग प्रणालीच्या रचनेकडे येऊ तर लेसिंगच्या रचनेकडे प्रथम येत असताना आपण लेसिंगचा कोन शोधू तर लेसिंगचा कोन कोणता असावा त्यामुळे ते योग्य ठरवावे लागेल तर म्हणून प्रथम आपण पाहिले आहे की आपल्याला हे करावे लागेल की हे लेसिंगचा कोन गृहीत धरू शकते तर येथे आपण असे गृहीत धरू शकतो की लेसिंग थीटाचा कोन 45 अंश आहे आणि या चॅनेल विभागासाठी गेज अंतर SP6 मध्ये दिले गेले होते ते 50 मिमी बरोबर आहे तर बोल्ट ते बोल्ट दरम्यानचे अंतर म्हणजे चॅनेलचे विभाग अशा प्रकारे मागे मागे ठेवले गेले आहेत तर दोन बोल्टमधील अंतर आता शोधले जाऊ शकते हे S आहे आणि हे बोल्टचे अंतर आहे हे G आहे हे तर बोल्टच्या केंद्रापासून बोल्टच्या मध्यभागी असलेले अंतर ज्याला सर्वसाधारणपणे a म्हणतात हे आपण S अधिक 2G म्हणून शोधू शकतो तर ते 184 अधिक 2 गुणिले 50 होईल बरोबर तर हे आपल्याला सापडेल म्हणजे 284 मिलीमीटर बरोबर आता एकदा आपल्याला a सापडला की आपण लेसिंग L मधील अंतर शोधू शकतो कारण आपल्याला इन्क्लिनेशन कोन माहित आहे जो आपल्याला बरोबर माहित आहे तर आपण लेसिंग बारमधील अंतर शोधू शकतो तर L0 बरोबर 2 a भागिले टॅन थीटा होईल तर 2 गुणिले a म्हणजे 284 भागिले टॅन 45 अंश बरोबर तर हे 568 मिलीमीटर होत आहे तर L0L किंवा L0 म्हणजे दोन लेसिंगमधील अंतर हे आता 5568 मिलीमीटर म्हणून निश्चित केले गेले आहे तर एकदा हे केले की आपण L0 भागिले r y y शोधू शकतो ठीक आहे तर L0 भागिले r y y हे 0 7 पेक्षा कमी असावे L बाय r ठीक आहे हे L बाय r पूर्वी 93 35 म्हणून मोजले गेले होते म्हणजे 0 7 गुणिले 93 तर हे 65 34 होत आहे बरोबर तर L भागिले r आता आपण L0 भागिले r y y म्हणून शोधू शकतो कारण L0 हे 568 आहे आणि r y y हे 26 1 आहे बरोबर तर हे 21 76 होत आहे आणि हे 0 7 पेक्षा कमी असावे L बाय r yr तर ते 65 34 आहे ते 50 पेक्षा कमी असावे तर जसे आपल्याला 21 76 म्हणून L0 भागिले r y y आढळले जे यापेक्षा कमी आहे तर दोन लेसिंग मेंबर मधील अंतर ठीक आहे तर L0 बरोबर आहे आता आपण जास्तीत जास्त शिअर V शोधू कारण आपल्याला माहित आहे की जास्तीत जास्त शिअर 2 असेल कॉम्प्रेसिव्ह लोडच्या 5 टक्के तर आपण शोधू शकतो 2 5 गुणिले 10 घन भागिले 100 तर 25 किलो न्यूटन बरोबर आता प्रत्येक पॅनेलमध्ये ट्रान्सवर्स शिअर प्रत्येक पॅनेलमध्ये V भागिले n असे येईल जे 25 भागिले 2 म्हणजे 20 5 किलो न्यूटन असेल बरोबर आता आपल्याला लेसिंग बारमधील कॉम्प्रेसीव्ह स्ट्रेस शोधायची आहे तर V आपल्याला 12 5 किलो न्यूटन मिळत आहेत आणि आपल्याला आता या बलावरील फोर्स शोधावी लागेल बरोबर तर हे आपण हे बल V भागिले sin theta म्हणून शोधू शकतो बरोबर तरV आपल्याला 12 5 बाय sin थीटा मिळाले 45 डिग्री आहे तर हे येत आहे 17 67 किलो न्यूटन तर लेसिंग बारमधील कॉम्प्रेसिव फोर्स आपण हे शोधू शकतो आता लेसिंग फ्लॅटचा आकार आपण शोधू शकतो जर आपण ते निवडले तर आपण सपाट प्लेट म्हणून लेसिंग मेंबर निवडू शकतो नंतर आपल्याला लेसिंग मेंबर ची जाडी आणि रुंदी तसेच लेसिंग मेंबर ची लांबी ठरवावी लागेल तर लेसिंग मेंबर ची जाडी शोधण्यासाठी आपल्याला लांबी शोधावी लागेल आणि लेसिंग मेंबर ची रुंदी शोधण्यासाठी आपल्याला माहित आहे की ते बोल्टच्या व्यासावर अवलंबून असावे तर आपण बोल्टेचा काही व्यास समजा बोल्टेचा व्यास 16 मिमी असे गृहीत धरू शकतो तर कलम 7 नुसार किमान रुंदीची रुंदी 7 2 किमान रुंदी 3 गुणिले 16 बरोबर 48 मिमी असेल याचा अर्थ आपण असे म्हणू शकतो की 50 मिमी रुंदी आणि जाडीची जाडी आपल्याला माहित आहे की सिंगल लेसिंग सिस्टमसाठी ती दोन प्लेटच्या दरम्यान 1 बाय 40 गुणिले लांबी असेल आता दोन प्लेटमधील लांबी आपल्याला शोधावी लागेल आता दोन पट्ट्यांमधील लांबी आढळू शकते कारण आपण लांबीची गणना asin 45 अंश अशी केली आहे जर आपण पूर्वीच्या व्याख्यानाकडे परत गेलो तर आपण पाहू शकतो की लांबी a बाय sin 45 अंशाने आढळू शकते की हे a येत आहे 284 बाय sin 45 आहे तर ते येत आहे 402 तर जाडी 1 गुणिले 40 गुणिले 402 होईल बरोबर तर ते येत आहे 10 05 मिलिमीटर तर जाडी आपण 12 मिमी म्हणून विचारात घेऊ शकतो कारण किमान 10 त्यामुळे प्लेटची जाडी यावरूनठरवता येते आता आर आपल्याला माहित आहे की सपाट प्लेटसाठी टी बाय रूट 12 जेणेकरून आपण जाडी म्हणून शोधू शकू म्हणून आपण 12 चा विचार केला आहे तर आपण R शोधू शकतो जिरेशनची किमान त्रिज्या 3 असेल 464 बरोबर तर L बाय R आपण शोधू शकतो की Lची गणना 402 म्हणून केली गेली आणि R ची गणना 3 464 म्हणून केली गेली ठीक आहे तर हे 116 आहे आणि 145 पेक्षा कमी आहे तर हे ठीक आहे तर स्लेंडरनेसच्या दृष्टिकोनातून हे ठीक आहे आता आपण कॉम्प्रेसिव स्ट्रेस FCD शोधू मेंबर ची FCD आढळू शकते कारण स्लेंडरनेस रेशो दिला आहे आता तक्ता 9 सी वरून आपण FCD 94 6 म्हणून शोधू शकतो 6 वजा 94 6 हे 110 शी संबंधित FCD मूल्य आहे आणि 83 7 हे 120 गुणिले 10 गुणिले 6 शी संबंधित आहे तर 88 06 मिमी FCD मूल्य आता एकदा आपल्याला FCD मूल्य सापडले की आपण रचना कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ PDE शोधू शकतो जे आपल्याला AE गुणिले FCD माहित आहे तरAE हे सपाट प्लेटचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे जे B गुणिले टी गुणिले FCDमूल्य 88 तर हे येत आहे 52 84 किलो न्यूटन तर कॉम्प्रेसिव्ह लेसिंग मेंबर ची डिझाइन 52 84 किलो न्यूटन आहे जे लेसिंग मेंबर वरील अक्षीय कॉम्प्रेशन फोर्स पेक्षा मोठे आहे जे 17 67 आहे ज्याची गणना आधी करण्यात आली होती तर अशा प्रकारे आपण हे तपासू शकतो की डिझाइन स्ट्रेंथ लेसिंग मेंबर वर येणाऱ्या वास्तविक शक्तीपेक्षा जास्त आहे तर लेसिंग मेंबर चा आकार ठीक आहे आता आपण कलम 6 1 नुसार ताणाची ताकद शोधू शकतो आपण टेन्साइल स्ट्रेंथ शोधू शकतो कारण प्रथम आपण 0 9 गुणिले B वजा dh गुणिले t गुणिले असलेल्या क्रिटिकल सेक्शनच्या फुटण्यामुळे शोधू Fu गुणिले गॅमा m1 तर ते इतके tdn असेल की आपण म्हणू शकतो की tdn हे 0 9 गुणिले 50 वजा 18 भागिले गॅमा m1 हे 1 25 गुणिले t म्हणजे 12 Fu म्हणजे 410 तर हे येत आहे 113 36 किलो न्यूटन बरोबर आणि एकूण इल्ड मुळे मिळणारी ताकद आपल्याला माहित आहे की आपण गॅमा एम 0 द्वारे AgFyशोधू शकतो तर A g 15 ते 12 गुणिले Fy 250 गॅमा m 0 म्हणजे 1 1 आहे म्हणून 136 36 बरोबर तर रचनेची ताकद या दोघांपैकी किमान 113 36 किलो न्यूटन असेल आणि हे लेसिंग बारवर येणाऱ्या अक्षीय स्ट्रेस किंवा कॉम्प्रेशन पेक्षा जास्त आहे जे 17 67आहे त्यामुळे सुरक्षित अधिकार तर अशा प्रकारे आपण योग्य शोधू शकतो तर आजच्या व्याख्यानासाठी कारण आपल्या कडे जास्त वेळ नाही म्हणून आपण येथे निष्कर्ष काढू शकतो आणिपुन्हा निष्कर्ष काढण्यापूर्वी जर मी घेतलेल्या उदाहरणामध्ये जे काही केले आहे त्याची पुनरावृत्ती केली तर उदाहरण प्रथम आपल्या ला आढळले आहे याचा अर्थ असा आहे की आपण प्रथम इन्क्लीनेशन कोन काय आहे असे गृहीत धरले आहे आणि त्यानुसार आपल्या ला बोल्टमधील अंतर सापडले आहे की नंतर आपल्या ला लेसिंग मेंबर मधील अंतर सापडले आहे आणि नंतर आप्ल्याला ला आकृती पासून जाडीची रुंदी आणि लांबी असलेले लेसिंग परिमाण सापडले आणि डिझाइनच्या निकषांनुसार लेसिंग बारची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिझाइन आणि लेसिंग बारची डिझाइन टेन्साइल स्ट्रेंथ सापडली आणि आपण पाहिले आहे की डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी डिझाइन टेन्साइल स्ट्रेंथची रचना करते ती अक्षीय वास्तविक शक्तीपेक्षा जास्त आहे आता लेसिंग बार म्हणजे जर एक लेसिंग बार कॉम्प्रेशनमध्ये असेल तर दुसरा लेसिंग बार टेन्शनमध्ये असेल तर दोन्ही प्रकरणांसाठी शक्तीचे परिमाण समान असेल म्हणजे एकाच लेसिंग बारसाठी कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि टेन्साइल फोर्स समान असेल आणि हेच आपण तपासले आहे आणि किमान स्लेंडरनेस रेशो देखील तपासला आहे ज्याचा अर्थ स्तंभ मेंबर चे स्लेंडरनेस रेशो आहे म्हणजे हा अनुमती असलेल्या स्लेंडरनेस रेशोपेक्षा कमी आहे तसेच आपण तपासले आहे की लेसिंग मेंबर चे स्लेंडरनेस रेशो हे स्लेंडरनेस रेशोच्या लेसिंग मेंबर च्या परमिसिबल लिमिट च्या स्लेंडरनेस रेशो मर्यादेखाली आहे तर या तपासण्या आपण केल्या आहेत पुढे आपण काय करू आपण जोडणी तपशीलांसाठी जाऊ ठीक आहे